नमस्कार आणि सीक्युर सिस्टीम इंजीनियरिंग विषयाच्या या भागात आपले स्वागत आहे तर या लेक्चरच्या अनुक्रमात आपण ट्रस्टेड एक्झिक्युशन एन्व्हायर्मेंट्स पाहिलेले आहे या लेक्चरमध्ये आपण एआरएम ट्रस्टझोन पाहणार आहोत तर आपण पुष्कळशी माहिती या लेक्चरमध्ये पाहणार आहोत जी आपल्याला ट्रस्टझोन आर्किटेक्चर या लिंक वरून मिळणार आहे एआरएम ट्रस्टझोनमध्ये जाण्यापूर्वी आपण सिस्टमवरील चिप म्हणजे काय याचा आढावा घेऊ तर चिपवरील टिपिकल सिस्टम असे काहीतरी दिसेल ज्यामध्ये विविध फंक्शनालिटी संबंधित अनेक कंपोनेंट असू शकतात तर तुम्ही मुख्य प्रोसेसरचे उदाहरण घेऊ शकता तुमच्याकडे जीएसएम 3G जी मॉडेमचे बरेच वेगवेगळे मॉडेम आहेत तर हे मोबाइल ऍप्लिकेशनसाठी दाखवले गेले आहे आणि तुम्ही वेगवेगळे दुसरे कंपोनेंट पण पाहू शकतात जसे की एडीसी डिएसी टाइमर आणि इत्यादी तर या सर्व गोष्टी एकाच चिपमध्ये असतील चिप आर्किटेक्चरवर अशी सिस्टीम असण्याचा फायदा म्हणजे आपल्या संपूर्ण डिझाइनचा आकार बर्यापैकी कमी होतो उदाहरणार्थ आपण मोबाईल फोनची केस घेतल्यास आणि आपण आपला मोबाइल फोन प्रत्यक्षात उघडला तर आपल्याला आढळेल की त्यावर बरेच कमी आयसी आहेत आणि त्याचे कारण असे आहे की या प्रत्येक आयसी ला बऱ्याच वेगवेगळ्या फंक्शनालिटी आहेत म्हणून आधीच्या काही वर्षांमध्ये चिप प्रकारातील आर्किटेक्चरच्या सिस्टमच्या आधी आपल्याकडे या प्रत्येक मॉड्यूलसाठी वेगळा आयसी होता आणि म्हणूनच आपल्या संपूर्ण डिझाइनचा आकार बराच मोठा होता आता सिस्टीम ऑन चिपच्या आगमनाने आणि हे बरेचं कंपोनेंट या सिंगल चिप मध्ये ठेवले जातात त्यामुळे सिंगल चिपचा आकार खूपच कमी झाला आहे आणि या आकारामुळे मोठ्या संख्येने वेगवेगळ्या संधी मिळतील उदाहरणार्थ मोबाइल फोनचा आकार इत्यादी मुळे कमी झाला आहे या विशिष्ट तंत्रज्ञानाला धन्यवाद तर आता आपण एआरएम ट्रस्टझोन बद्दलच्या अधिक तपशीलात जाऊ तर एआरएम ट्रस्टझोन मूलत दोन विभाजने तयार करतो हे एक नॉर्मल वर्ल्ड आणि सीक्युर वर्ल्ड निर्माण करते जे आकृतीमध्ये असे काहीतरी दिसते जेणेकरून नॉर्मल वर्ल्ड मध्ये आपल्याकडे Android ऑपरेटिंग सिस्टम किंवा आयओएस सारख्या आपल्या वैशिष्ट्यपूर्ण ऑपरेटिंग सिस्टमचा समावेश असेल आणि आपण व्हॉट्सअॅप किंवा इतर कोणत्याही गोष्टीसारखे आपले वैशिष्ट्यपूर्ण टास्क रन करत असाल तर सगळेजण हे नॉर्मल वर्ल्ड रन करत आहेत आता आपल्याकडे एक सीक्युर वर्ल्ड देखील आहे जे आपले सेन्सिटिव्ह टास्क रन करेल जेणेकरून आपली सर्व सेन्सिटिव्ह ऑपरेशन जसे की एन्क्रिप्शन किंवा सेन्सिटिव्ह डेटा इंटर करणे जसे की पासवर्ड किंवा ओटीपी नंबर यांसारखे हे सीक्युर वर्ल्डद्वारे हाताळले जाईल म्हणून उदाहरणार्थ तुम्ही या अधिकाराचा विचार करू शकाल जेणेकरून तुमच्याकडे नॉर्मल वर्ल्ड ऍप्लिकेशन्स आहेत आणि जेव्हा कधी उदाहरणार्थ तुम्हाला काही सेन्सिटिव्ह ऑपरेशन करायचे आहे तेव्हा प्रोसेसर सीक्युर वर्ल्ड मध्ये शिफ्ट होतो तुम्ही तुमचा पासवर्ड टाकू शकता जो ऑथेंटिकेट केला जाईल किंवा तुम्ही तुमचा ओटीपी टाकू शकता किंवा इंक्रीप्शन करू शकता जे पुढे तपासले जाईल आणि एकदा तपासल्यावर तुम्ही नॉर्मल वर्ल्डला जाऊ शकतात तर एआरएम हे विशिष्ट एन्व्हायरमेंट देते आणि नॉर्मल वर्ल्ड आणि सीक्युर वर्ल्ड मध्ये हे स्विचिंग मॅनेज करते मला असे वाटते की हार्डवेअर अशा प्रकारे तयार केले गेले पाहिजे की नॉर्मल वर्ल्ड ऍप्लिकेशन हे एक्सेस करता यायला नको किंवा हे पूर्णतः सीक्युर वर्ल्ड ऍप्लिकेशन पासून स्वतंत्र आईसोलेटेड हवे आणि म्हणूनच सीक्युर वर्ल्ड मधील सर्व सेन्सिटिव्ह माहिती आणि सीक्युर कंप्यूटेशन हे पूर्णतः आयसोलेटेड हवे आणि नॉर्मल वर्ल्ड पासून पूर्णतः स्वतंत्र हवे त्यामुळे सॉफ्टवेअर मध्ये असलेली कुठलीही व्हॅलनरॅबिलीटी किंवा कुठलाही मालीशियस कोड किंवा कुठलेही मालवेयर नॉर्मल वर्ल्ड मध्ये आहे ते माहिती चोरू शकत नाही ठीक आहे सीक्युर वर्ल्ड ऑपरेशनवर कोणताही परिणाम होत नाही तर हे कसे दिसते ते उदाहरणादाखल असे समजा येथे दाखवल्याप्रमाणे आपल्याकडे आर्मॉरी ऍप्लिकेशन आहे तर आर्मॉरी ऍप्लिकेशन नॉर्मल वर्ल्ड मध्ये रन होते तर आपण नॉर्मल वर्ल्ड मध्ये असलेल्या ऑपरेटिंग सिस्टीम ला रिच ओएस असे म्हणतो तर तुमचे अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टीम किंवा आयओएस ऑपरेटींग सिस्टीम हे रिच ओएस आहे कारण ते विविध वैशिष्ट्यांसह भरलेले आहे आणि तुमचे बहुतेक ऍप्लिकेशन हे रिच ओएस मध्ये रन होत आहेत आणि ते त्या विशिष्ट ऑपरेटिंग सिस्टमद्वारे समर्थित विविध वैशिष्ट्यांचा वापर करत आहेत तर असे समजूया की आपल्याकडे हा आर्मॉरी एप्लीकेशन आहे जे आपल्या रिच ओएस मध्ये रन होत आहे आणि येथे एक बटण आहे ज्यामध्ये असे म्हटले आहे की युजर ला पिन टाकावा लागेल तर जेव्हा हे बटण दाबले जाते तेव्हा रिच ओएस नॉर्मल वर्ल्डमधून सीक्युर वर्ल्ड मध्ये स्विच होते आणि अशा परिस्थितीत आणि ट्रस्टेड एन्व्हायरमेंट मध्ये एक्झिक्युशन होईल म्हणून या विशिष्ट मोडमध्ये किंवा सीक्युर वर्ल्ड मध्ये ती यासारखी विंडो पॉप अप करेल आणि युजर ला पिन टाकण्याची विनंती करेल जेणेकरून सीक्युर वर्ल्ड मधील हे सर्व ट्रांजेक्शन पूर्णपणे आईसोलेटेड असतील किंवा पूर्णपणे सुरक्षित केले गेले असतील आणि नॉर्मल वर्ल्ड मधील कुठल्याही एप्लीकेशनला एक्सेस करता येणार नाही जरी अँड्रॉइड किंवा आयओएस स्विच ओएस हे तुमच्या नॉर्मल वर्ल्डमध्ये रन होत असतील तरी ते युजरने टाकलेल्या पिनला ऍक्सेस करू शकणार नाही तर एकदा डिस्प्ले ड्राइव्हर व इनपुट ड्रायव्हरद्वारे पिन टाकल्यावर तिथे ट्रस्टेड युजर इंटरफेस असेल जो प्रत्यक्षात इन्फॉर्मेशन रीड करेल आणि ट्रस्टेड एप्लीकेशनला पास करेन जे नंतर ट्रस्टेड एन्व्हायरमेंट मध्ये असलेल्या की चा वापर करून ऑथेंटिकेट करेल जर ऑथेंटिकेशन बरोबर असेल तर ओके मेसेज नॉर्मल वर्ल्ड एप्लीकेशन ला म्हणजे आर्मरी एप्लीकेशनला पाठवला जातो आणि या एप्लीकेशनचे यूजर नंतर हे एप्लीकेशन वापरणे सुरू ठेवेल तर आपण येथे काय पाहत आहात ते एआरएमने सपोर्ट केलेले ट्रस्टझोनमुळे सर्व ऍक्टिव्हिटीज सर्व कीजसर्व ऑथेंटिकेशन या ट्रस्टेड एन्व्हायरमेंटमध्ये केले गेले आहे माझ्या म्हणण्याचा अर्थ म्हणजे सीक्युर वर्ल्ड हे पूर्णतः यूजर वर्ल्ड एप्लीकेशन पासून आयसोलेटेड आहे तर नॉर्मल वर्ल्ड मध्ये असलेल्या कीज वगैरे कुठलाही मालीशियस कोड असून सुद्धा सुरक्षित आहेत आणि म्हणूनच तुमचे केव्हा हे काम पूर्ण झाले जरी तुमचे अँड्रॉइड किंवा आयओएस कॉम्प्रमाईज झाले तरीही की ट्रस्टेड एन्व्हायरमेंटमध्ये स्टोअर केली असल्यामुळे ती सुरक्षित आहे तर आपण एआरएम प्रत्यक्षात दोन एन्व्हायरमेंट नॉर्मल वर्ल्ड एन्व्हायरमेंट आणि सीक्युर वर्ल्ड एन्व्हायरमेंट त्या एकाच प्रोसेसरमध्ये कसे मॅनेज करू शकतो याबद्दल थोडक्यात पाहुयात तर हे दोन एन्व्हायरमेंट टाईम स्लाईज् पद्धतीने काम करतात त्यामुळे तिथे नॉर्मल वर्ल्ड सीक्युर वर्ल्ड मध्ये स्विच होते आणि त्याविरुद्ध पुढे तिथे एक नवीन ऑपरेशनचा मोड आहे जो मॉनिटर मोड या नावाने ओळखला जातो जेव्हा कधी तिथे एक मोड दुसऱ्या मोडमध्ये स्विच होतो तेव्हा हे इनव्होक केले जाते त्यामुळे तिथे दोन मार्ग आहेत ज्यामध्ये मोड स्विचिंग प्रथम मार्ग द्वारे सॉफ्टवेअरद्वारे इन्स्ट्रक्शन द्वारे जे सिक्योर मॉनिटरींग कॉलएसएमसीइन्स्ट्रक्शन म्हणून ओळखले जाते त्याद्वारे ट्रिगर केले जाते दुसरे तुमच्याकडे हार्डवेअर इंटरप्ट सुद्धा असू शकतात किंवा एक्सेप्शन येऊ शकतात आणि हे नॉर्मल वर्ल्ड मधून सिक्योर वर्ल्ड मध्ये स्विच झाल्यामुळे होऊ शकते आता मॉनिटर मोडची मोड स्विचींग मध्ये सर्वात महत्वाची भूमिका आहे प्रथम हे काय करते तर सध्याच्या वर्ल्डचे स्टेट सेव्ह करते म्हणजे एक तर नॉर्मल वर्ल्ड आहे कि सिक्योर वर्ल्ड आहे आणि स्विच झालेले वर्ल्ड पुन्हा स्टोअर करते त्यामुळे जेव्हा एक्सेप्शन वरून रिटन येते तेव्हा हे रिस्टोरेशन होते उदाहरणार्थ जेव्हा आपण असे म्हणूया की इंटरप्ट येतो तेव्हा पहिली गोष्ट म्हणजे मॉनिटर मोडमध्ये असलेला कोड एक्झिक्युट होतो तर मॉनिटर मोड येणारा इंटरप्ट ओळखेल आणि सध्याच्या वर्ल्डचा कन्टॅक्स्ट सेव्ह करेल म्हणजे जेव्हा एप्लीकेशन हे नॉर्मल वर्ल्ड मध्ये रन होत असेल त्या विशिष्ट एप्लीकेशन संबंधित रजिस्टर हे मॉनिटर मोडमध्ये सेव केले जातात आणि मग तिथे सिक्योर वर्ल्ड मध्ये कन्टॅक्स्टस्विच होते आणि त्या विशिष्ट इंटरप्ट संबंधित इंटरप्ट रुटीन एक्झिक्युट होते त्यानंतर इंटरप्ट सर्व्हिस रूटीन एक्झिक्युट झाल्यानंतर आणि इंटरप्ट हाताळला गेल्यानंतर ज्या इन्स्ट्रक्शन एक्झिक्युट झाल्या तिथून एक्सेप्शन रिटर्न येईल आता याचा परिणाम म्हणजे मॉनिटर मोड परत एक्झिक्युट होईल आणि नंतर मॉनिटर एप्लीकेशन जे रन होत आहे त्यांची स्टेट रिस्टोअर करेल आता ऑपरेशनच्या मोडचा ट्रॅक् राखण्यासाठी एआरएम कडे एक विशिष्ट बीट आहे जे एनएस बिट म्हणून ओळखले जाते तर कॉन्फिगरेशन रजिस्टरमध्ये असलेले एनएस बिट हे सध्या एक्झिक्युट होत असलेले वर्ल्ड हे नॉर्मल वर्ल्ड आहे कि ऑपरेटिंग वर्ल्ड आहे हे दर्शवते उदाहरणार्थ जर एनएस बिट 1 बरोबर असेल तर ते सूचित करते की प्रोसेसर नॉर्मल वर्ल्ड मध्ये आहे जर एनएस बिट 0 वर सेट केले असेल तर ते सिक्योर वर्ल्ड ऑपरेशन दर्शवेल आता एनएस बिट हे कॉन्फिगरेशन रजिस्टरमध्ये किंवा मुख्य प्रोसेसरमध्ये आहे आणि एनएस बिट प्रोसेसरच्या मूल्याच्या आधारे कॉर्टेक्स ए8 हे नॉर्मल मोडमध्ये किंवा सिक्योर मोड मध्ये कार्य करते तसेच प्रोसेसर मध्ये उपस्थित कॅशे देखील नॉर्मल वर्ल्ड मधील आणि सिक्योर वर्ल्ड मधील मेमरी एक्सेस मध्ये फरक करू शकतो परंतु या मोड स्विचच्या वेळी आपल्यासाठी एक महत्वाची बाब म्हणजे ही एन बिट प्रोसेसर कंपोनेंटच्या बाहेर देखील एक्सटेंड करतो म्हणून उदाहरणार्थ येथे आम्ही दर्शवितो की रेड लाइन सूचित करते की ऑपरेशनचा मोड हा सिस्टमच्या चिपवरील इतर कंपोनेंटमध्ये देखील ट्रान्सफर केला गेला आहे म्हणून अशा प्रकारे इतर कंपोनेंट देखील सीक्युर वर्ल्ड ऑपरेशन आणि नॉर्मल वर्ल्ड ऑपरेशन दरम्यान फरक करू शकतील उदाहरणार्थ आणि आपल्यासाठी महत्वाची गोष्ट किंवा आपण नंतर पाहूया की सिस्टमवरील चिपमध्ये असलेले मेमरी कंट्रोलर नॉर्मल वर्ल्ड मेमरी एक्सेस आणि सीक्युर वर्ल्ड मेमरी एक्सेस दरम्यान फरक करू शकतील आता आपण ट्रस्टझोन मध्ये असलेल्या मेमरी मॅनेजमेन्ट बद्दल थोडक्यात अधिक माहिती पाहुयात कारण आपण पाहिले आहे की कॉर्टेक्स ए 8 असलेला सीपीयू कोर सीक्युर वर्ल्ड आणि नॉर्मल वर्ल्ड मधून स्विच करेल आणि सीपीयू कॉन्फिगरेशन रजिस्टरमध्ये असलेले एनएस बिट कोणते वर्ल्ड एक्झिक्युट झाले आहे ते ओळखेल आता प्रत्येक वेळी यापैकी एका कोडकडून स्टोअर इंस्ट्रक्शन एकतर सीक्युर वर्ल्ड किंवा नॉर्मल वर्ल्ड ऑपरेशन मोडमध्ये लोड केल्या जातील म्हणूनच जेव्हा या वर्ल्ड पैकी एखादी इन्स्ट्रक्शन असते एकतर सीक्युर वर्ल्ड मधून किंवा नॉर्मल वर्ल्ड मधून तेव्हा काय केले जाते की बसमध्ये एक व्हर्च्युअल अँड्रेस ठेवला जातो जेणेकरून हा व्हर्च्युअल अँड्रेस मेमरी मॅनेजमेंट युनिटमध्ये जाईल म्हणून एक विशिष्ट 32 बिट एआरएम कोर या विशिष्ट बसवर 32 बिट व्हर्च्युअल अँड्रेस ठेवेल आता ट्रस्टझोन इनएबल प्रोसेसरसह अतिरिक्त बिट म्हणून ओळखले जाणारे एनएसटीआयडी बिट 33आर बिट ने बसमध्ये देखील ठेवले जेणेकरुन हे विशिष्ट बिट प्रोसेसरची सध्याची स्टेट ओळखेल स्टोअर ऑपरेशन किंवा रिक्वेस्ट केलेली इन्स्ट्रक्शन की सीक्युर वर्ल्ड मधली आहे असे दर्शविण्यासाठी त्याचे शून्य मूल्य असेल जर ते 1 असेल तर ते लोड किंवा स्टोअर इन्स्ट्रक्शन नॉर्मल वर्ल्ड ऑपरेशनमधून आणले आहे असे दर्शवते जर एनएसटीआयडी बिटने 1 सेट केले तर एनएस बिटला आता 1 सेट करावेच लागेल कारण या अतिरिक्त एनएसटीआयडी बिटने जे एमएमयूला पाठविले आहे ते एमएमयू सीक्युर वर्ल्ड लोड किंवा स्टोअर रिक्वेस्ट आणि नॉर्मल वर्ल्ड लोड किंवा स्टोअर रिक्वेस्ट यामध्ये फरक करू शकेल तर या एनएसटीआयडी बिटच्या आधारे एमएमयू पेज टेबल निवडू शकेल किंवा पेज टेबलचा वापर सीक्युर वर्ल्ड किंवा नॉर्मल वर्ल्ड साठी करू शकेल आता पेज टेबल वर्च्युअल अँड्रेसला त्यासंबंधित फिजिकल एड्रेस मध्ये रुपांतरीत करतात आणि या यामधील प्रत्येक पेज टेबल कुठले पेज सीक्युर वर्ल्डशी संबंधित आहे किंवा नॉर्मल वर्ल्डशी संबंधित आहे हे निर्देशित करू शकतो उदाहरणार्थ जर समजा इथे लोड किंवा स्टोअर विशिष्ट व्हर्च्युअल अँड्रेससाठी रिक्वेस्ट करत असेल एनएसटीआयडी बिट 1 वर सेट केले जाईल जे सूचित करते की ही एक नॉर्मल वर्ल्ड मेमरी रिक्वेस्ट आहे एमएमयू काय करेल ते नॉर्मल वर्ल्ड पेज टेबलचा वापर करेल तर त्यानंतर वर्च्युअल अँड्रेस त्यासंबंधित फिजिकल अँड्रेस मध्ये ट्रान्सलेट केला जाईल आणि म्हणूनच मॅपिंग अशा प्रकारे केली जाते की ती केवळ नॉर्मल वर्ल्ड पेजेस एक्सेस करता येतील आता जर हे विशिष्ट व्हर्च्युअल ऍड्रेस एखाद्या रॅम मधील नॉर्मल वर्ल्ड पेजेस मध्ये पडले तर लोड किंवा स्टोअर हे यशस्वी होतील दुसऱ्या बाजूला जर हा बस वर ठेवला जो प्रत्यक्षात सीक्युर वर्ल्ड पेजेसच्या संबंधित असेल तर तिथे trap असेल आणि ऑपरेशनला परवानगी दिली जाणार नाही आता आपल्याला माहित आहे की एमएमयूमध्ये टीएलबीचा देखील समावेश आहे जे म्हणजे ट्रान्सलेशन लूकस अ साईड बफर आता एआरएम कोअर ज्यामध्ये ट्रस्टझोन इनएबल आहे ज्यामध्ये टीएलबी किंचित सुधारित केले गेले आहे आपल्याला माहित आहे की टिपिकल मेमरी मॅनेजमेंट युनिटमध्ये देखील टीएलबी आहे टीएलबी म्हणजे ट्रान्सलेशन लूकस अ साईड बफर म्हणजे व्हर्च्युअल ऍड्रेस आणि संबंधित फिजिकल अँड्रेसमध्ये बफरचे मॅपिंग आहे जेणेकरून हे मॅपिंग खात्री करते की पेज टेबल्सचा वापर करून व्हर्च्युअल ऍड्रेस त्या संबंधीत फिजिकल ऍड्रेसवर मॅपिंग केले जाईल ते मॅपिंग प्रत्यक्षात टीएलबीमध्ये स्टोअर केले जाते तर टीएलबी पूर्णपणे असोसिएटीव्ह कॅशे असेल आणि अपेक्षित आहे की लोकॅलिटी एक्झिक्युशनमुळे आणि मेमरी एक्सेस मुळे तुम्हाला टीएलबीमध्ये असलेल्या व्हर्च्युअल ऍड्रेसचे फिजिकल ऍड्रेसवर मॅपिंग शोधता येईल आणि बरेच ओव्हरहेड कमी होतील आता एआरएम प्रोसेसरमध्ये जे ट्रस्टझोन टीएलबीने सक्षम केले आहे त्यास थोडे मॉडीफाय केले आहे आता टीएलबीच्या प्रत्येक एंट्रीमध्ये केवळ व्हर्च्युअल ऍड्रेस आणि संबंधित फिजिकल ऍड्रेसचा समावेश नाही परंतु त्यामध्ये एनएसटीआयडी बिटविषयी देखील व्हर्च्युअल ऍड्रेसशी संबंधित आहे आणि फिजिकल ऍड्रेसशी संबंधित एनएस बिट म्हणजेच दुसर्या शब्दांत ते वर्च्युअल ऍड्रेसची आवश्यकता नॉर्मल वर्ल्ड ऑपरेशन किंवा सीक्युर वर्ल्ड ऑपरेशनच्या संदर्भात आवश्यक होती की नाही हे शोधून काढेल पुढे त्यात फिजिकल ऍड्रेस सीक्युर वर्ल्डमध्ये किंवा नॉर्मल वर्ल्डमध्ये असलेल्या पेजेसशी संबंधित आहे की नाही हे सांगण्यासाठी देखील माहिती आहे तर या टीएलबीच्या आधारे जे ट्रस्टझोन इनएबल एआरएम सिस्टम मध्ये स्टोअर असते एमएमयू टीएलबीचा वापर सीक्युर वर्ल्ड पेज टेबलला सीक्युर पेज एक्सेस करण्याची तसेच नॉर्मल वर्ल्ड पेज एक्सेस करण्याची परवानगी देण्यासाठी केला जातो हा विशिष्ट टीएलबी असल्यास एमएमयू टीएलबीचा वापर करू शकतो एमएमयूसाठी सीक्युर वर्ल्ड वर्च्युअल ऍड्रेस सीक्युर वर्ल्ड पेज टेबल ला नॉर्मल पेज टेब एक्सेस करण्याची परवानगी देण्यासाठी टीएलबीचा वापर केला जाऊ शकतो तर दुसर्या बाजूला हा नॉर्मल वर्ल्ड पेज टेबल सीक्युर वर्ल्ड पेज कडून एक्सेस होण्यापासून वाचवू शकतो आता एमएमयू व्यतिरिक्त ट्रस्टझोन इनएबल एआरएम प्रोसेसरमध्ये उपस्थित कॅशे मेमरी देखील मॉडीफाय केली आहे दोन्ही सीक्युर वर्ल्ड तसेच नॉर्मल वर्ल्ड मेमरी रिक्वेस्ट एकाच कॅशेमध्ये एकत्र साठवल्या जातात परंतु एनएस बिट म्हणून ओळखले जाणारे एक अतिरिक्त बिट आहे जे टॅगमध्ये स्टोअर आहे परंतु टॅगमध्ये बदल केला आहे जेणेकरून प्रत्येक टॅगमध्ये एनएस बिटचा देखील समावेश आहे अशा प्रकारे टॅग आणि एनएस बिट मेमरी रिक्वेस्ट करेल जेणेकरून संबंधित कॅशे लाइन र्मल वर्ल्ड पेज टेबल सीक्युर वर्ल्ड च्या कॅशे लाइनशी संबंधित आहे की नॉर्मल वर्ल्डच्या कॅशे लाइनशी संबंधित आहे हे ओळखले जाऊ शकते आता या गोष्टी ट्रस्टझोन इनएबल एआरएम प्रोसेसरमध्ये मेमरी मॅनेजमेंट युनिटमध्ये काम करण्यासाठी विशेष पद्धतीने तयार केल्या आहेत उदाहरणार्थ तिथे मेमरी मॅनेजमेंट युनिट अतिरिक्त दोन वर्चुअल मेमरी मॅनेजमेंट युनिट आहेत आपण पाहिलेले आहे की एन एस बीट प्रोसेसर सीक्युर वर्ल्ड मध्ये रन होत आहे की नॉर्मल वर्ल्ड मध्ये रन होत आहे हे शोधून काढते आणि प्रत्यक्षात सर्व दुसऱ्या सिस्टीममधील कंपोनेंट्सला पाठवते त्यामुळे एखादा सिस्टीम मधील विशिष्ट घटकास एखाद्या विशिष्ट मोडपासून कार्य करण्यासाठी कॉन्फिगर करू शकतो उदाहरणार्थ जीएसएम मॉडेम 3G जी मॉडेम आणि मीडिया सिस्टम वेगळ्या प्रकारे कॉन्फिगर केले आहे तर जीएसएम मॉडेम कॉन्फिगर केले गेले जेणेकरून जेव्हा मुख्य प्रोसेसर सीक्युर वर्ल्ड मध्ये रन होत असेल तेव्हाच हे कार्य करते दुसरीकडे 3जी मॉडेम सीक्युर वर्ल्ड मध्ये तसेच नॉर्मल वर्ल्ड मध्ये दोन्ही कार्य करण्यासाठी कॉन्फिगर केले गेले आहे जेव्हा मुख्य प्रोसेसर नॉर्मल वर्ल्ड मध्ये कार्यरत असतो तेव्हा त्याला जीएसएम मॉडेम ला एक्सेस करता येणार नाही त्यामुळे एप्लीकेशन जे नॉर्मल वर्ल्ड मध्ये रन होत आहे त्यांना एस ओ सी मध्ये असलेल्या जीएसएम मॉडेम ला पहाता देखील येऊ शकणार नाही होऊ शकणार नाही आणि जीएसएम मॉडेम सोबत कुठलाही संवाद साधता येणार नाही दुसरीकडे जेव्हा मुख्य प्रोसेसर सीक्युर वर्ल्ड मध्ये असेल किंवा सीक्युर वर्ल्डसाठी कॉन्फिगर केला असेल तर जीएसएम मॉडेम 3 जी मॉडेम आणि इतर सर्व डिव्हाइस प्रवेशयोग्य असतील तर हे तंत्र मूलत उपयुक्त आहे उदाहरणार्थ तुम्ही कीपॅड फक्त सीक्युर वर्ल्ड मध्ये काम करण्यासाठी कॉन्फिगर करू शकाल तर जेव्हा जेव्हा आपण पासवर्ड किंवा प्रिंट्स किंवा इतर काही गोष्टी टाकतो तेव्हा हे पासवर्ड आणि प्रिंट्स केवळ कीपॅडद्वारे ऍक्सेस करू शकतो जे सीक्युर वर्ल्डऑपरेशनच्या वेळी इनएबल केलेले आहेत आणि अशा प्रकारे ते कोणत्याही प्रकारच्या स्निपिंग हल्ल्यापासून सुरक्षित असतात तर ट्रस्टझोनच्या संदर्भात इंटरप्ट ही एक गंभीर बाजू आहे म्हणून आपण पाहिले आहे की येथे मॉनिटर मोड आहे म्हणून मॉनिटर सीक्युर वर्ल्डचा भाग आहे आणि जे आपण पाहतो ते असे की जेव्हा जेव्हा इंटरप्ट येतो तेव्हा म्हणून ते मॉनिटर मोडवर प्रथम चॅनेल केलेले आहे मॉनिटर मोड जो सध्याच्या एक्झिक्युशन एन्व्हायरमेंटचा कन्टॅक्स्ट सेव्ह करेल आणि इंटरप्ट नॉर्मल वर्ल्ड एप्लीकेशन द्वारे किंवा सीक्युर वर्ल्ड एप्लीकेशनद्वारे सर्व्ह केला जावा की नाही हे ठरवेल तर या विविध इंटरप्ट चे कॉन्फिगर कसे केले गेले या आधारावर ही इंटरप्ट रिक्वेस्ट एकतर नॉर्मल वर्ल्ड इंटरप्ट सर्विस रुटीन ला चॅनेल केली असेल किंवा सीक्युर वर्ल्ड सर्विस रुटीन ला तर या वर्ल्डमधील प्रत्येकाचा स्वतःचे इंटरप्ट वेक्टर रूटीन आहे असेल जो संबंधित इंटरप्ट रिक्वेस्टशोधून काढेल की इंटरप्ट सर्व्हिस रूटीन कोठे आहे हे ठरवेल आणि त्यानंतर ती इंटरप्ट सर्व्हिस रूटीन कार्यान्वित करेल तर उदाहरणार्थ आपल्याकडे प्रीव्हिलेज कोड आहे हा कोड अँड्रॉइड ओएस वर असू शकतो असे म्हणूया की उदाहरणार्थ नेटवर्क इंटरप्ट येतो आणि नेटवर्क इंटरप्ट नॉर्मल वर्ल्ड द्वारे हाताळण्यासाठी कॉन्फिगर केले होते म्हणूनच मॉनिटर नेटवर्क आपल्या इंटरप्राइझ्ड कोडमध्ये इंटरप्ट आणू शकेल जो आपल्या अँड्रॉइड ओएस मध्ये असू शकेल हा अँड्रॉइड ओएस नंतर नॉर्मल वर्ल्ड मधील इंटरप्ट वेक्टर टेबल शोधू शकेल आणि नेटवर्क इंटरप्टच्या संबंधित इंटरप्ट सर्व्हिस रूटीन ओळखेल आणि मग त्यासंबंधित सर्व्हिस रूटीन एक्झिक्युट करेल दुसरीकडे जर इंटरप्ट हा एक सीक्युर वर्ल्ड इंटरप्ट बनला तर मॉनिटर नंतर एक सीक्युर वर्ल्ड इंटरप्ट चॅनेल करेल जे नंतर एक सीक्युर वर्ल्ड इंटरप्ट वेक्टर टेबल पाहिल आणि त्या इंटरप्ट सर्व्हिस रूटीन संबंधित लोकेशन ओळखेल आता आपण टिपिकल सीक्युर वर्ल्ड सॉफ्टवेअर कसे दिसते हे पाहूया टिपिकल सीक्युर वर्ल्ड सॉफ्टवेअर मध्ये सिंक्रोनस कोड लायब्ररीचे फार थोडे इम्पलेमेंटेशन आहेत तर सामान्यत आपल्याकडे सीक्युर वर्ल्डमध्ये ऑपरेटिंग सिस्टम असते ही वैशिष्ट्यीकृत ऑपरेटिंग सिस्टम ज्यामध्ये अत्यल्प फंक्शनालिटी असतात तर ऑपरेटिंग सिस्टिम जसे की क्वालकॉमची क्यूएसईई ट्रस्टोनिक्स किनिबी सॅमसंग नॉक्स जेनोड इत्यादी सीक्युर वर्ल्ड ऑपरेटिंग सिस्टम आहेत तर या ऑपरेटिंग सिस्टमला संबंधित रिच ऑपरेटिंग सिस्टमशी टाईटली कपल केले गेले आहे जेणेकरून रिच ओएस मधील कार्याची प्राथमिकता सीक्युर ओएसमध्ये संबंधित प्राधान्याने मॅप होऊ शकेल तर संपूर्ण ओएस असल्याची उदाहरणे म्हणजे ती पूर्ण होईल ट्रस्टझोनच्या संदर्भात महत्त्वपूर्ण असलेली एक गोष्ट म्हणजे सीक्युर बूट म्हणून ओळखली जाते आपल्याला काही सीक्युर बूट आवश्यक का आहे त्याचे कारण खालील प्रमाणे आहे तर असे म्हणू या की आपल्याकडे एक एप्लिकेशन आहे जे सीक्युर वर्ल्ड वापरत आहे म्हणूनच आपल्याला माहित आहे की एप्लीकेशन हे फ्लॅशमध्ये स्टोअर केले जाईल आणि काय होऊ शकते की हल्लेखोर फ्लॅशमधील सामग्री मॉडीफाय करू शकेल आणि म्हणूनच त्या एप्लीकेशनच्या सुरक्षित घटकांना मॉडीफाय ट्रेन करेल त्यामुळे ते मालिशयसली फंक्शन करेल तर उदाहरणार्थ एखादा हल्लेखोर एप्लीकेशनच्या सुरक्षित घटकामध्ये ट्रोजन किंवा इतर कोणतेही मालवेयर घालू शकतो त्यामुळे आपल्याला खात्री करून घ्यावी लागेल की फ्लॅशमध्ये स्टोअर करताना कोणत्याही सुरक्षित वर्ल्ड सॉफ्टवेयरमध्ये छेडछाड होणार नाही आणि आणि हे साध्य करण्याचा मार्ग म्हणजे सीक्युर बूट वापरणे सीक्युर बूट कार्य करण्याचा मार्ग म्हणजे ट्रस्टची शृंखला म्हणून ओळखली जाणारी अशी एक गोष्ट आहे तर रूट डिव्हाईस च्या सुरवातीला ट्रस्ट सिस्टीम मध्ये बनवला जातो या विशिष्ट मेकॅनिझम आधारे त्याची छेडछाड करणे फारच अवघड होते ट्रस्टची एक विशिष्ट साखळी अशी दिसते तर आपण विशिष्ट घटक जो रूट ऑफ ट्रस्ट म्हणून ओळखला जातो त्या पासून सुरुवात करुया तर हे चिप रॉमवरील फिजिकली अक्लॉनेबल फंक्शन पीयूएफ किंवा ट्रस्टेड प्लॅटफॉर्म मॉड्यूल टीपीएम असू शकते तर हे तुमच्या रूट ऑफ ट्रस्टचे मूळ आहे तर असे गृहित धरू की हे तुमचे ट्रस्टेड मॉड्यूल आहे म्हणून हा ट्रस्टेड मॉड्यूल प्रथम हे तपासून पाहिल की बूट लोडरला हाताळले गेले आहे की नाही तर हे करण्यासाठी तो तुमच्या बुट लोडर ची डिजिटल सिग्नेचर तपासून बघेल की तिला छेडछाड केली गेली नाहीये तर हे रूट ऑफ ट्रस्ट बूट जेव्हा पहिल्यांदा एक्झिक्युट होतो तेव्हा तपासून बघतो की बूट लोडरला छेडछाड केली गेली आहे की नाही त्यामुळे हे बूट लोडरची सिग्नेचर बरोबर आहे कि नाही तपासून पाहिलं तर उदाहरणार्थ हे MD5 किंवा SHA किंवा अजून दुसरे डिजिटल सिग्नेचर बूट लोडर हाताळले गेले नाही किंवा त्यांची छेडछाड केली गेली नाही याची खात्री नाही म्हणूनच जर हे निश्चित केले की बूट लोडरमध्ये खरोखर छेडछाड केली जात नाही तर ते बूट लोडरला एक्झिक्युशन साठी पाठवले जाते व बूट लोडर एक्झिक्युट होतो बूट लोडरचे एक्झिक्युशन पूर्ण होत आले की आणि तो सुरक्षित ओएस बूट करू इच्छित असल्यास प्रथम सुरक्षित ओएसची सिग्नेचर बरोबर आहे कि नाही हे तपासू शकतो परंतु हे फुटप्रिंटची पडताळणी किंवा तेथे फ्लॅश मध्ये असलेल्या सुरक्षित ओएसच्या सिग्नेचर कम्प्युट आणि ही विशिष्ट सिग्नेचर स्टोअर असलेल्या सिग्नेचर सोबत तपासली जाते जर असे आढळले की सुरक्षित ऑपरेटिंग सिस्टमची सिग्नेचर स्टोअर केलेल्या सिग्नेचरशी जुळत नाही तर सुरक्षित ओएस बूट होत नाही दुसरीकडे जर आपल्याला आढळले की तिथे काही साम्य आहे तर बूट लोडरने प्रत्यक्षात तपासून पाहिलं की सुरक्षित ओएस मध्ये कुठलीही छेडछाड केलेली नाही आणि ते सुरक्षित ऑपरेटिंग सिस्टमला बूट करण्यास परवानगी देईल आता सुरक्षित ऑपरेटिंग सिस्टम विविध टास्कलेट्सशी संबंधित असेल आणि यापैकी कोणतेही टास्कलेट तयार करण्यापूर्वी आपण या प्रत्येक टास्कलेटमध्ये छेडछाड केली जात नाही हे शोधतो तर अशाप्रकारे त्यांच्या सिग्नेचर ऑथेंटिकेट केल्यानंतरच विविध टास्कलेट तयार केल्या जातात अगदी अशाच प्रकारे सुरक्षित ओएस रिच ऑपरेटिंग सिस्टिमची सिग्नेचर बरोबर आहे कि नाही हे तपासल्यावरच रिच ऑपरेटिंग सिस्टिमच्या बूट प्रोसेसला सुरुवात करते त्यामुळे अशा प्रकारे आपण जे पाहत आहोत रूट ऑफ ट्रस्ट असल्यामुळे आपण ट्रस्टची शृंखला तयार करू शकतो प्रथम आपण बूट लोडर मध्ये ट्रस्ट प्राप्त करतो नंतर आपण सुरक्षित ओएस मध्ये ट्रस्ट प्राप्त करतो आणि रिच ओएस टास्कलेट इत्यादी आता जर यापैकी कोणत्याही मॉड्यूलमध्ये फ्लॅशमध्ये छेडछाड केली गेली असेल तर ते सुरक्षित ट्रस्ट शृंखलाद्वारे हे शोधले जाऊ शकते फक्त धारणा अशी असेल की ह्या रूट ऑफ ट्रस्ट मध्ये कुठलीही छेडछाड केली जाऊ शकत नाही आणखी एक गोष्ट ती म्हणजे तुम्ही जर ब्लॉक डायग्रामवर परत गेलात तर आपण पाहतो की मॉनिटर हा सीक्युर वर्ल्डचा भाग आहे तर तुम्ही मॉनिटर हा सीक्युर वर्ल्डचा भाग आहे याचा तर्कसंगत काय आहे ह्या गोष्टीचा विचार करू शकता का पुढील भागात आपण इंटेल एसजीएक्स ट्रस्टेड एक्झिक्युशन एन्व्हायरमेंट पाहुयात धन्यवाद